विभाग आणि वैयक्तिकरण तत्त्वे तर आपण पहिल्या तीन आठवड्यात वेगवेगळ्या उपक्रमांतून शिक्षण संवादातून आपण वेगवेगळ्या संकल्पना शिकलो आहोत आणि अर्थातच आपण मागील शिकवलेल्या संवादामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी शिकण्याची सामग्री तयार करताना किंवा आकर्षक सामग्री बनवताना आपण वापरत असलेल्या मल्टीमीडिया तत्त्वांविषयी शिकलो आहोत आता ही प्रतिबिंब स्थानची जागा आहे आपण पाहिलेल्या प्रत्येक शिक्षण संवादांची किमान दोन वैशिष्ट्ये खाली द्या आणि नंतर तुमचे झाले की परत व्हिडिओ पुन्हा सुरू करा आणि पुढे जा तर तुमच्यातील बरेच जण त्यांनी पाहिलेल्या शिक्षण संवादांची वेगवेगळी वैशिष्ट्ये नमूद केली असतील तर तुमच्यातील काहीजण म्हणाले असतील की काही संवादांमध्ये फक्त एकाच संकल्पनेचा समावेश होता ज्याची चर्चा पूर्ण संवादात केली गेली आणि तुमच्यातील काहींनी असे म्हटले असेल की शिकण्याचे संवाद लहान होते कदाचित काहीं सहा मिनिटे किंवा काही आठ मिनिटे किंवा दहा मिनिटे होते आणि तुमच्यातील काहीजण असे म्हणू शकतात की काही शिक्षण संवादांमध्ये व्हिडिओ अॅक्टिविटीस आहेत जसे की प्रश्न असतील पोस्ट करणे असेल जिथे आपल्याला विचार करणे आणि प्रभाव पाडणे आवश्यक आहे आणि काहीजण असे म्हणू शकतात की या शिक्षण संवादांमध्ये बरेच स्पष्टीकरण होते जे आपल्याला समजून घेणे आणि त्यांचे अनुसरण करणे सोपे झाले म्हणून धडा अधिक सुलभ झाला आता आपण ई शिक्षण सामग्री तयार करता तेव्हा ज्याला महत्व आहे अश्या दुसर्या तत्त्वाबद्दल चर्चा करू ज्यास सेगमेंटिंग तत्व असे म्हणतात आता कल्पना करा की आपण येथे बघत आहात यासारखा धडा आहे कदाचित एक तासाचा मोठा धडा असेल किंवा 60 मिनिटांचा धडा असू शकेल आता आपण आपल्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वर्गात सादर करीत आहात आपणास असे वाटते की आपल्या विद्यार्थ्यांचे काय होईल आपण आपल्या विद्यार्थ्यांसमोर एक दीर्घ धडा सादर करता तेव्हा थोडा वेळ घ्या आणि त्या प्रकरणांचा विचार करा आणि जेव्हा आपल्या विद्यार्थ्यांनी तुमच्या धड्यात याचा पाठपुरावा केला तेव्हा त्यांच्या कृतींचा विचार करा तर असे होऊ शकते की जेव्हा आपले विद्यार्थी मोठा धडा शिकत असतील तेव्हा कदाचित त्यातील काही जण झोपी जात असतील किंवा त्यापैकी काहींना शिकवल्या जाणाऱ्या संकल्पनांचा भार वाटू शकतो कारण आपण जे सादर करीत आहात ते बहुधा त्यांना समजण्यासाठी अवघड स्वरूपात आहे आणि त्यापैकी काही त्याचे अनुसरण करू शकत नाही कारण कदाचित त्यांच्या सगळ्या संकल्पना स्पष्ट केल्या गेल्या नाहीत कारण आपण एकच युनिटमध्ये प्रत्येक गोष्ट पूर्ण केली आहे तर आपण सेगमेंटिंग तत्त्वांमध्ये एक मोठा धडा आपल्या विद्यार्थ्यांना शिकण्यास अधिक सोपा असलेल्या छोट्या विभागांमध्ये विभागणे आवश्यक आहे तर आपले मोठे युनिट किंवा धडा लहान लहान भागांमध्ये अशा प्रकारे खंडित करा जेणेकरून आपले विद्यार्थी तो शिकण्यास सक्षम होऊ शकतील येथे या आकृती मध्ये आपल्याकडे एक मोठा धडा आहे आहे तर ते कसे आहे ते आपण पाहू शकता आपण संकल्पना क्रमांक एक नंतर संकल्पना क्रमांक दोन संकल्पना क्रमांक तीन आणि संकल्पना क्रमांक चार यासारख्या लहान तुकड्यांमध्ये तोडत आहोत जेणेकरून विद्यार्थी सुलभतेने अनुसरण करू शकतील कारण त्या विशिष्ट युनिटवर किंवा त्या विशिष्ट लहान तुकड्यावर समजण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टिचे आपण स्पष्टीकरण देत आहात यालाच सेगमेंटिंग तत्व म्हणतात सेगमेंटिंग तत्त्व असे सांगते की आपल्याला आपला मोठा धडा खंडित करण्याची आवश्यकता आहे किंवा तो लहान लहान भागांमध्ये विभागला जाण्याची आवश्यकता आहे ज्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना शिकण्यास सक्षम बनण्यास सुलभता होईल आणि अर्थातच लहान तुकडे करणे किंवा तोडणे हे बर्याच घटकांवर अवलंबून असते ज्यामध्ये आपण असा विचार करीत आहोत की कोणता धडा प्रथम सुरू होईल काय केले की गोष्टी समजणे अधिक सोपे आहे किंवा इतर धड्याच्या आधी कोणता धडा सुरू होईल कोणते युनिट प्रथम येईल किंवा कोणती संकल्पना प्रथम येईल परंतु तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की जेव्हा आपल्याकडे एखादा मोठा धडा असेल किंवा आपण एखादा धडा विकसित केला असेल तेव्हा त्याचे लहान लहान तुकडे करा आणि प्रत्येक तुकड्यांच्या दरम्यान कंट्रोल बटण समाविष्ट करायचे लक्षात ठेवा ज्याचा उपयोग करून विद्यार्थी एका मुद्दया पासून दुसर्या मुद्दयावर किंवा एका धडयावरुन नेव्हिगेट करू शकतील म्हणून लहान तुकडे किंवा लहान तुकड्यांमध्ये किंवा लहान भागांमध्ये विभाजन केल्याचे देखील फायदे आहेत सर्वप्रथम हे विद्यार्थ्याला प्रक्रियेचे अनुसरण करण्यास किंवा धडा अधिक सुलभतेने समजण्यास मदत करते त्यामुळे ते स्वतला समजेल अश्या वेगाने शिकू शकतील आणि शोधू शकतील किंवा धड्यामधील माहिती अधिक सहजपणे मिळवू शकतील कारण ती माहिती अधिक सहजपणे तयार केलेली असेल आणि समजण्यास अधिक सुलभ असेल पण पुन्हा एकदा त्यांना धडा समजून घेण्याची पद्धत तयार होते कारण प्रत्येक धड्या मध्ये एक वेगळा मुद्दा किंवा त्या विशिष्ट धड्यामध्ये समाविष्ट असलेला एक वेगळा विषय असतो त्यामुळे लहान तुकडे करून तुमच्या विद्यार्थ्यांना त्याच्या गतीने शिकता येते आणि जेव्हा युनिट दीर्घ स्वरूपात सादर केले जाते त्या तुलनेत आशय किंवा संकल्पना समजून घेणे अधिक सोपे जाते तर आता आपण या उदाहरणाकडे पाहू या हे भौतिकशास्त्राचे उदाहरण आहे जे वीज निर्मिती हा विषय स्पष्ट करते जर तुम्ही येथे हे चित्र पाहिले तर तुम्हाला हे दिसू शकेल की येथे घरे आहेत ढग आहेत चार्जेस आहेत धन किंवा ऋण चार्जेस आहेत आणि तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना ही प्रतिमा अर्थ समजावून घेण्यासाठी देत आहात त्यामुळे या प्रतिमेत खरे तर शिक्षक ढगातील वीज निर्मितीबद्दल समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत ढगांमध्ये धन चार्ज कसा तयार होत आहे आणि मग ऋण चार्ज कसा तयार होत आहेत आणि मग तो जमिनीपासून वरपर्यंत कसे सरकते आणि खाली येणाऱ्या ढगातून ऋण चार्ज कसा हलतो आणि त्याचवेळी वीज कशी तयार होते हे पुन्हा एकदा दाखवून दिले पण ही सर्व माहिती प्रत्यक्षात फक्त एकाच प्रतिमेत सादर केली जाते आणि ही एक मोठी समस्या होऊ शकते कारण या प्रतिमेत जे काही घडत आहे ते विद्यार्थ्यांना नीट समजू शकत नाही त्यामुळे अशा समस्या सोडवण्याचा आणि आपल्या विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुम्हाला हा विशिष्ट विषय लहान लहान तुकडे किंवा लहान लहान ब्लॉकमध्ये विभागण्याची गरज आहे ज्यामुळे तुमच्या विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिकता येईल त्यामुळे आता पुढील प्रतिमा येथे पहा ज्यामध्ये वीज कोणत्या कोणत्या टप्प्यात तयार होऊ शकते हे दर्शविते आहे मग या प्रतिमेत मागील प्रतिमा लहान लहान तुकड्यांमध्ये कशी विभागली गेली आहे याचे विविध भाग दर्शवितात ज्यामुळे शिकणाऱ्याला माहिती अधिक सोपी आणि नंतर सहजपणे समजावून सांगता येते त्यामुळे या आकृतीतून तुम्हाला हे दिसून येते की आकृती एका लहान विभागात विभागली आहे त्यामुळे हे पहिला भाग चार्जच्या निर्मितीविषयी स्पष्ट करतो दुसरा भाग म्हणजे खरोखर धन चार्ज आणि ऋण चार्ज कसे ढगाच्या वरच्या आणि तळाशी जात आहे हे सांगत आहे तिसऱ्या विभागामध्ये जमिनीवर ऋण चार्ज तयार होण्यात कसा अर्थ आहे हे स्पष्ट करता येईल आणि चौथा भाग म्हणजे वीज कशी तयार होते ते समजावून सांगणे होय पुढील ग्राफिक्सवर वीज निर्मितीविषयी स्पष्टीकरण देत असलेली प्रकिया पुढे चालू आहे त्यामुळे एकदा का तुम्हाला हे माहीत झाले की स्टेपलडर वर जात आहे हे एकदा तुम्हाला कळले की ढगातून खाली येणारी आणखी एक स्टेपलडर आहे त्यामुळे हा मीटिंग पॉइंट म्हणजे जमिनीपासून किंवा घरांच्या आणि इमारतींसारख्या टोकदार वस्तूंपासून स्टेपलडर भेटते तिथे वीज निर्मिती होते आणि अर्थातच आपल्याला प्रकाश दिसतो अर्थात तुमच्या पाठांचे सेगमेंट करण्याचे फायदे आहेत सर्व विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम माहितीची झलक घेतली पाहिजे किंवा कदाचित १० मिनिटे किंवा ५ मिनिटे किंवा २ मिनिटांच्या स्वरूपात असावे आणि हे स्वतःच हे केले जाऊ शकते जे यामुळे शिकणार्याला एका वेगाने शिकण्यास सक्षम होण्यास मदत होते आणि अर्थातच यामुळे त्याला किंवा तिला प्रत्येक लहान धड्यापासून ते पुढच्या धड्याशी सहजपणे जोडता येते आणि लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही असा आशय तयार करत असता तेव्हा तुम्हाला नेहमी एक बटण समाविष्ट करावे लागते जे विद्यार्थ्यांना पहिल्या धड्यापासून पुढील धड्यापर्यंत सहजपणे नेव्हीगेट करू शकेल सेगमेंटिंग तत्व विद्यार्थ्यांच्या संज्ञानात्मक प्रणालींवर ताण न देता त्यांना व्यस्त ठेवते म्हणून त्यांची संज्ञानात्मक प्रणाली अधिक चांगल्या प्रकारे काम करेल कारण प्रत्येक भागाची माहिती सादर केली जाते आणि त्यासोबत पुढील भागाची माहिती सादर केली जाते त्याचबरोबर तेथे काही नियंत्रण करणारी बटणे ही आहेत जी तुम्हाला या पहिल्या माहितीच्या भागाकडून पुढील माहितीच्या भागापर्यंत नेऊ शकतात आणि यामुळे तुमची शिकण्याची प्रक्रिया सुलभ होते आता लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही हे साहित्य तयार करत असता तेव्हा तुम्ही तुमच्या युनिटचे किंवा तुमच्या धड्याचे तुकडे करत असाल तेव्हा नियंत्रण बटणे उपलब्ध करून द्यायला नेहमी लक्षात ठेवा आणि ह्या बटनांमुळे विद्यार्थ्याला माहितीच्या पहिल्या तुकड्यापासून पुढील माहितीपर्यंत जाता येईल पण पुन्हा जेव्हा तो सुरू करतो तेव्हा पुढच्या वेळी ही माहिती पुढे चालू राहते तेव्हा मागे जायचे बटण किंवा पुढे जायचे बटण उपलब्ध करून द्या जे विद्यार्थ्याला पुढील धडयामध्ये पुढे नेऊ शकते किंवा त्या धड्यामधील मुद्दे जोडण्यास मदत करू शकेल तसेच ते पुन्हा त्यांचे ज्ञान आधीच्या धड्यामध्ये शिकवलेल्या संकल्पनांशी जोडण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या सामग्रीमध्ये व्हिडिओ व्याख्यान किंवा व्हिडिओ वापरत असाल म्हणजे तुम्ही व्हिडिओ आधारित ई शिक्षण सामग्री विकसित करत आहात त्यामुळे या बाबतीतही तुम्हाला आपले व्हिडिओचे विभाजन करणे आवश्यक आहे 20 मिनिटांचा व्हिडिओ किंवा 50 मिनिटांचा व्हिडिओ किंवा 1 तासचा व्हिडिओ देऊ नका व्हिडिओ जितका जास्त वेळ असेल तितका तो कार्यस्मृतीला एक ताण निर्माण करतो आणि त्यामुळे विद्यार्थी जास्त पुढे जाऊ शकत नाहीत किंवा जास्त वेळ अभ्यास करू शकत नाहीत आणि हे सेटने सिद्ध केले आहे आपल्याला जे शिकवले जात आहेत त्याचा पाठपुरावा करण्यापासून अधिक काळाचे व्हिडिओ रोखतात आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही असे धडे तयार करत असाल तेव्हा तेव्हा तुम्ही नियंत्रण बटणे उपलब्ध करणे लक्षात ठेवा त्यांना लहान करा आणि नियंत्रण बटणे जसे की मागील पान पुढील पान ज्यामुळे शिकणाऱ्याला पुढील भागाकडे नेव्हिगेट करता येते जे आवश्यकतेनुसार शिकण्यास परवानगी देते म्हणून या विभागीय तत्त्वातून आपण हे शिकलो की तुमच्या विद्यार्थ्यांद्वारे व्यवस्थापित करता येतील अश्या लहान तुकड्यांमध्ये आपले धडे विभागून गुंतागुंत टाळण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमच्या विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिकता येईल पण जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचे विभाग तयार करत असाल तेव्हा तुम्ही त्या मुद्यांना जोडू शकता याची खात्री करून घ्या त्यामुळे प्रत्येक विभाग एकमेकांशी जोडलेले आहेत याची खात्री करून गुंतागुंत कमी करा पहिली संकल्पना ही पुढील संकल्पनेशी जोडता आली पाहिजे पुढील संकल्पना त्या पुढील संकल्पनेशी जोडता यावी पण या मध्ये तुम्ही एक बटण उपलब्ध करून देत आहात याची खात्री करा शेवटी आपल्या विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाचे पुनरावलोकन करण्यास सक्षम होण्याची क्षमता द्या त्यांनी समाविष्ट केलेल्या कल्पना जेणेकरून ते लहान लहान भागांच्या दृष्टीने सादर केल्या गेलेल्या सामग्री पाहण्यास किंवा अर्थ प्राप्त करण्यास सक्षम होऊ शकतात आता आपण मल्टिमीडिया शिक्षण या आणखी एका महत्त्वाच्या तत्त्वाची चर्चा करू या मी एक उदाहरण देऊन सुरू करेन तर समजा आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक ई शिक्षण कोर्स तयार करीत आहात आणि हा एक ई शिक्षण कोर्स आहे ज्याचा आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना परिचय देणे आवश्यक आहे आणि आपण पुढील परिचयासह प्रारंभ करा या धड्याचा काय परिणाम होईल याचा विचार करण्यासाठी थोडा वेळ घ्या आपण पाहिलेल्या मागील मजकूराच्या आधारे तुम्ही हे पाहण्यास सक्षम होऊ शकता की बरीच माहिती विद्यार्थ्यांना दिली गेली आहे आपल्या विद्यार्थ्यांस संभाषण करण्यापेक्षा अॅक्टिव्हीटी ठेवणे हे अधिक आहे असे वाटते आता वैयक्तिकीकरणाचा पहिला नियम असा आहे की लिहिण्याच्या औपचारिक अवस्थेपेक्षा नेहमीच संभाषणाच्या शैलीचा वापर करा जर तुम्हाला इथे पाहिलेल्या मजकुराची जागा घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या आशयात अशा प्रकारे आपण प्रथम आणि द्वितीय सर्वनाम समाविष्ट करायवीत किंवा ते अशा प्रकारे काढू शकता की मी आम्ही मी तू ई शिक्षक या नात्याने तुमच्यामध्ये आणि विद्यार्थ्यां मध्ये ही रचना अधिक चांगल्या प्रमाणात निर्माण होईल जर आपल्याला आधीच्या फॅशनमध्ये बदल करायचा असेल तर अशा प्रकारे काहीतरी सुरू करता येईल तर आपण येथे होत असलेल्या या परिच्छेदाचा विचार केल्यास आपण असे म्हणू शकाल की येथे काही प्रकारचे मानवी मानवी संभाषण घडत आहे आता येथे खालील प्रतिमेकडे लक्ष द्या जेव्हा आपण शिक्षकांपैकी एकाने तयार केलेल्या ई शिक्षण कोर्सपैकी एकामध्ये नेव्हिगेट करता तेव्हा आपल्या समोर ही प्रतिमा येते आता येथे असे दिसते आहे की आपल्याकडे डाव्या भागावर मानवा सारखी प्रतिमा आहे आणि नंतर आपल्यास रेषेवर मजकूर दिसत आहे जो आपल्याला सामग्रीची ओळख करून देतो येथे असे म्हणले आहे की हाय मी मेरी आहे आणि या वर्गात आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला इत्यादि इत्यादि शिकवते आणि म्हणूनच आपण अशा प्रकारे इत्यादि इत्यादि शिकण्यास सक्षम व्हाल याचा अर्थ असा की या विशिष्ट प्रकारच्या शिक्षणामुळे आपण एखाद्या सामान्य माणसाशी बोलत असल्यासारखे भावना प्राप्त होते आणि जे आपल्याला शिकत राहण्यास प्रेरित करते म्हणूनच हे तत्त्व स्क्रीन प्रतिनिधी किंवा शैक्षणिक प्रतिनिधी वर वापरले जाते जे शिक्षणास मदत करण्यास सक्षम करते आणि जे सामग्री अधिक सुलभतेने जोडण्यास सक्षम करते आपण कदाचित या शैक्षणिक प्रतिनिधी काय आहेत किंवा स्क्रीन कोच काय आहेत याचा विचार करत असाल हे प्रत्यक्षात प्रतिनिधी आहेत जे एखाद्या साधनासारखे सादर केले जाऊ शकतात किंवा आभासी सत्य अवतारांसारखे सादर केले जाऊ शकतात ते छापील मजकूराच्या स्वरूपात मनुष्य किंवा मशीन किंवा छापील मजकूरासारखे आहेत जे शिकणासाठी लागणाऱ्या सामग्रीमधील रचना करण्यास अनुमती देतात तर या प्रतिनिधींचे प्रतिनिधित्व केले जाऊ शकते थोड्या लोकांचे प्रतिनिधित्व केले जाऊ शकते किंवा एखाद्या वास्तविक व्यक्तीचा चेहरा असू शकतो जो सामग्रीवर दर्शविण्यास वापरला आहे किंवा हे एखाद्या कृत्रिम पात्रासारखे काहीतरी असेल जे समाविष्ट केलेले असू शकते किंवा हा असा काही संगणक निर्मित आवाज असू शकतो जो शिक्षणास मानवी संभाषणांपैकी एक अशा प्रक्रियेमध्ये पुढे जाण्यास सक्षम बनवितो जो प्रत्यक्षात सध्याच्या माहितीची औपचारिक प्रक्रिया करण्यापेक्षा चांगला पर्याय आहे आणि शैक्षणिक प्रतिनिधींच्या या वापराचे फायदे देखील आहेत सर्वप्रथम हे शिकणाऱ्याला प्रोत्साहन देते आणि प्रेरणा वाढवते कारण शिकणारा हा एक अवस्था बनतो जसे की मी या विशिष्ट धड्याचा भाग आहे आणि मी एखाद्या व्यक्तीशी बोलत आहे आणि पुन्हा या शैक्षणिक प्रतिनिधींचा वापर करून मानवी आवाज येत मानवी मजकूर येत आहे जो प्रत्यक्षात अनौपचारिक आहे आणि जो एक प्रकारची अनौपचारिक संभाषण घडवतो आणि यामुळे विद्यार्थ्यांची शिकण्याची प्रक्रिया वृद्धिंगत होते म्हणून जेव्हा आपण स्क्रीन प्रतिनिधीं किंवा शैक्षणिक प्रतिनिधीं हे वापरत असतो तसेच जेव्हा आपण थेट विधाने वापरतो तेव्हा अप्रत्यक्ष भाषण आणि सभ्य भाषणे वापरणे लक्षात ठेवा पुढील बटन दाबा हे वाक्य वापरण्याऐवजी आपण कदाचित पुढील बटन ठेवू असे म्हणू शकाल येथे अप्रत्यक्ष भाषणाची भावना उद्भवत आहे परंतु आपल्या विद्यार्थ्यांशी जोडण्याचा हा एक सभ्य मार्ग आहे किंवा उदाहरणार्थ पुन्हा आणखी एक उदाहरण म्हणजे आपण आपल्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छित आहात की आता एखादा अपूर्णांकांचा छेद शोधा हे असे विधान वापरण्याऐवजी आपण आता आपल्यास संख्येचा अपूर्णांकांचा छेद शोधण्याची वेळ आली आहे असे सांगून त्यास विधानास अधिक सौम्य केलेले चांगले किंवा समजा आपल्याला म्हणायचे असेल की कृपया पॉज बटणावर क्लिक करा असे म्हणण्याऐवजी आपण असे म्हणू शकतो की जर तुम्ही आपले काम पूर्ण केले असल्यास सामग्रीवर विचार करण्यासाठी पॉज बटणावर क्लिक करू शकता तर अशी विधाने सभ्य विधाने आणि अप्रत्यक्ष विधाने ही सामग्री तयार करताना वापरण्यासाठी प्रोत्साहित केली जातात आणि म्हणूनच वैयक्तिकरण तत्त्वाचा नियम क्रमांक 3 असे सांगतो की जेव्हा आपण थेट भाषण वापरणार असाल तेव्हा अप्रत्यक्ष आणि सभ्य भाषणांचा वापर करावा म्हणूनच आपण या विशिष्ट तत्वाला वैयक्तिकरण तत्त्व म्हणू शकू जेव्हा आपण सामग्री तयार करत असाल तेव्हा आपल्या संभाषणात आपल्या सामग्रीमध्ये मूलभूत माहिती सादर करून गोष्टी नेहमीच सोप्या ठेवा म्हणून प्रत्येक गोष्ट शक्य तितक्या संभाषणाचा समावेश करा जेणेकरून शिकणा्याला नेहमी शिक्षण प्रक्रियेत असल्यासारखे वाटू शकेल आणि नंतर तो किंवा ती तिच्या लेखकांना किंवा शिक्षकांना नेहमीच दृश्यमान करेल म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण स्क्रीनवर हे सर्व शैक्षणिक प्रतिनिधी उपलब्ध करून देता तेव्हा असे करणे शिकण्याची भावना वाढवते आणि म्हणूनच स्वतः शिकणारा पुढे शिकण्यास सक्षम होतो कारण तो बऱ्याच सोप्या पद्धतीने ऐकू शकतो आणि अंततः एक सूचना केवळ नुसतीच माहिती सादर करू नये शिकणार्याला आपल्या किंवा तिच्याकडे असलेल्या मागील ज्ञानाबद्दल विचार करण्यास सक्षम केले पाहिजे जेणेकरुन त्या माहितीचा संबंध आज जोडता येऊ शकेल आणि यामुळे शिक्षणाची भावना निर्माण होते आणि तसेच शिक्षणामध्येही सुधारणा होते धन्यवाद